आम्ही लो पॉवर डिझाइनवरील आमच्या चर्चेसह सुरू ठेवतो आमच्या शेवटच्या व्याख्यानातीळ जर तुम्हाला आठवत असेल तर आम्ही सीएमओएस सर्किटमधील पॉवर डिसिपॅशन होण्याच्या वेगवेगळ्या स्त्रोतांबद्दल बोललो आणि या व्याख्यानमालेत आपण काही डिझाइनमध्ये बदल करून पॉवरचे अपव्यय कसे प्रत्यक्षात नियंत्रित करू किंवा कमी करू शकतो यावर काही चर्चा सुरू करणार आहोत अशा विविध टेक्निक्स आहेत आपण त्याकडे एक एक करून पाहू तर आज येथे चर्चेचा विषय म्हणजे पॉवर कमी करण्याचे टेक्निक म्हणून आम्ही पाहू की जेव्हा मी टेक्निकविषयी बोलतो तेव्हा ही टेक्निक डिव्हाईसेसच्या दोन्ही लेवलवर म्हणजेच ट्रान्झिस्टर लेवल वर वर्क करू शकते आणि ते बर्याच हाय डिझाइन लेवल वर कार्य करू शकतात ते आर्किटेक्चरच्या लेवल वर असू शकतात म्हणूनच जेव्हा जेव्हा आपण हाय लेवलवर जरी सर्किट डिझाइन करत असाल तेव्हा आपण काही डिझाइनचे निर्णय घेऊ शकता जे अंशतः पॉवर डिसिपॅशन वर परिणाम होऊ शकेल तर असे नाही की एकदा आमच्याकडे ट्रान्झिस्टर लेव्हल सर्किट असेल तरच आपण पॉवरबद्दल चिंता कराल असे नाही की जेव्हा आपण सर्किट डिझाइन करीत असता तेव्हा अगदी हाय लेव्हल वर देखील वर्तणुकीच्या लेव्हल असू शकतात तेथे काही टेक्निक्स आहेत त्यापैकी काहींबद्दल आपण बोलू आपण फॉललो करू शकतो किंवा ऍडॉप्ट करू शकता जेणेकरून जेव्हा आमच्याकडे फायनल सर्किट चालू असेल तेव्हा आपण पॉवर डिसिपॅशन फाइन करण्यावर अधिक चांगले नियंत्रण ठेवले पाहिजे म्हणून आपण ज्या टेक्निकबद्दल बोलणार आहोत ते प्रामुख्याने डायनॅमिक पॉवर कमी करण्यासाठी आणि येथे स्टॅटिक पॉवर कमी करण्यासाठी असतील तर डायनॅमिक पॉवर कमी करण्यासाठी आपण आमच्या शेवटच्या व्याख्यानमालेच्या वेळी व्यक्त केलेल्या एक्सप्रेशन ची आठवण करूया आम्ही असे म्हटले होते की टिपिकल सीएमओएस गेटसाठी डायनॅमिक पॉवर डिसिपॅशन अशा एक्सप्रेशनद्वारे दिले जाते अल्फासाठी ऍक्टिव्हिटी फॅक्टर आहे आउटपुट किती फ्रिकवेंसी बदलत आहे म्हणजेच ते चार्जिंग किंवा डिस्चार्ज होत आहे सी ही लोड कॅपेसिटन्स आहे व्हीडीडी पॉवर सप्लाय व्होल्टेज आहे आणि एफ क्लॉकची फ्रिकवेंसी आहे आता आपण कमी करण्याबद्दल बोलत असताना आम्ही यापैकी कोणत्याही एका घटकास कमी करू शकतो तर या स्ट्रॅटेजिस मध्ये या सर्व 4 चे रीडकशन समाविष्ट असू शकते म्हणून जेव्हा जेव्हा आपण म्हणतो की आम्हाला ऍक्टिव्हिटी फॅक्टर चे घटक कमी करायचे आहेत तेव्हा तेथे क्लॉक गेटिंग स्लीप मोड यासारखे टेक्निक आहेत हे आपण ऍडॉप्ट करू शकतो क्लॉक गेटिंग म्हणजे कधीकधी आम्हाला आवश्यक नसते आपण क्लॉकला सर्किटमध्ये येण्यापासून थांबवू शकता तर जर क्लॉक डिसॅबल केले जाऊ शकते तर ऍक्टिव्हिटी देखील थांबतील म्हणून अल्फा नैसर्गिकरित्या खाली जाईल अल्फाची व्हॅल्यू बरोबरच असेल तर त्याचप्रकारे आपण सी लहान ट्रान्झिस्टर शॉर्ट वायर्स लहान फॅन आउट अशा विविध टेक्निक्स चा वापरु करून आपण लोड कॅपसिटन्स कमी करू शकतो व्हीडीडी कमी करणे खूप महत्वाचे आहे असे दिसते कारण ते स्क्युअर म्हणून दिसून येत आहे तर सप्लाय व्होल्टेज कमी करणे देखील एक सामान्य टेक्निक आहे परंतु दुर्दैवाने आपण सप्लाय व्होल्टेज कमी केल्यामुळे आपला डिलेय देखील वाढू लागतो तर हे ट्रेंड ऑफ फाइन प्रमाणे आहे आणि अर्थातच शेवटच्या वेळेस आपण ऍक्सेप्टेबल लेवलच्या पलीकडे कामगिरीचे बलिदान न देता ऍक्सेप्टेबलची मर्यादा कमी करू शकता तर आपल्या सर्किटमध्ये पॉवर डाऊन मोड असू शकतो जो आपोआप फ्रिकवेंसी कमी करेल आता स्टॅटिक पॉवर कमी करण्यासाठी आपल्याला आठवते की जेव्हा आउटपुटमध्ये स्विच होते तेव्हा स्टॅटिक पॉवर वापरली जाते तर क्षणार्धात दोघेही पूल अप आणि पूल डाऊन होतात तर आम्ही बर्याच टेक्निकस चे कॉम्बिनेशन वापरू शकतो तर आपण रेशोईड सर्किट वापरू शकतो रेशोईड सर्किट म्हणजे कॉन्व्हेंशनल सीएमओएस सर्किट जेथे पुल अप नेटवर्क आणि पुल डाउन नेटवर्क आहे म्हणून हे डायनामिक सीएमओएस च्या विपरीत आहे कारण मी सांगितले की पुल अप नेटवर्क फक्त एकच ट्रान्सिशन आहे जसे की नाही तर आउटपुट व्होल्टेज एका सर्किटमधून घेतले गेले आहे जे व्होल्टेज डिव्हायडर सारखे दिसते ज्याला सामान्यत रेशोईड सर्किट असे आपण म्हणतो म्हणून जेव्हा जेव्हा आम्ही रेशोईड सर्किट घेतो तेव्हा सिरीज मध्ये अनेक गेट असतात तर अशा प्रकारचे स्विचिंग करेन्ट फ्लोव ची शक्यता कमी होईल जेणेकरून ते आपोआप कमी होईल आणि निवडकपणे आम्ही कमी थ्रेशोल्ड डिव्हायसेस चा वापरू करू शकतो तर जर आपण ट्रान्झिस्टरचे थ्रेशोल्ड व्होल्टेज कमी केले तर ही स्थिर पॉवर देखील कमी करते हे एक टेक्निक आहे आणि निश्चितच स्टॅटिक पॉवरमध्ये लिकेज ची पॉवर देखील समाविष्ट आहे म्हणून लिकेज कमी करण्याच्या टेक्निकमध्ये स्टॅक केलेल्या उपकरणांची सिरीज म्हणजे ट्रान्झिस्टर बॉडी बायस आम्ही सबस्ट्रेट बायस व्होल्टेज बदलतो तापमान ऑपरेशन कमी करतो अनेक टेक्निक्स आहेत कारण या लिकेज चा परिणाम थेट होतो म्हणून अशा अनेक टेक्निक्स असू शकतात तर मग आपण त्या पद्धती एक एक करून पाहू प्रथम आपण थोडे मागे जाऊया आम्ही क्लॉक गेटिंग अॅप्रोच पाहूया जो अल्फा कमी करण्याचा एक मार्ग आहे तर सर्किटमधील पॉवर डिसिपॅशन सिग्नल ट्रान्सिशन ऍक्टिव्हिटी किंवा अल्फावर बरेच अवलंबून आहे यात क्लॉकच्या मूलभूत गोष्टींचा समावेश आहे तर आम्ही एक निरीक्षण करतो की क्लॉक हे एक सिग्नल आहे जे संपूर्ण प्रणालीच्या मेंदूसारखे वर्क करते म्हणून जेव्हा जेव्हा क्लॉकची ट्रान्सिशन होतात तेव्हा त्या त्या सर्व सर्किट चे घटक हे सिंक्रोनिसम मध्ये वर्क करतात तर ही ती क्लॉक ट्रिगरइंग आहे जी सर्किटच्या विविध भागात ऍक्टिव्हिटी चालविते तर इंटुईटिव्हली बोलणे हे जर आपल्याला असे वाटत असेल की सध्या सर्किटचा एक भाग आहे जो सध्या वापरला जात नाही तर त्या भागापासून संपूर्ण क्लॉक बंद का करू नये तर त्यापैकी कमीतकमी त्या भागातील सिग्नल स्विचिंग ऍक्टिव्हिटी थांबेल जेणेकरून पॉवर कंझुमशन कमी होईल क्लॉक गेटिंगची ही मूळ कल्पना आहे पण एक गोष्ट आपल्याला आठवते म्हणूनच जर आपण टेस्ट इंजिनीअर असाल तर जर आपले टास्क टेस्ट केले असेल तर आपण कदाचित असे म्हणाल की वेल क्लॉक गेटिंग ही चांगली कल्पना नाही जर आपण गॅटिंग क्लॉक पहात असाल तर कदाचित टेस्ट करण्याचे कार्य अधिक कठीण होईल कारण जर त्या गेटमध्ये काही चुकल्यामुळे क्लॉक सर्वजण सब सर्किटवर जाण्यापासून थांबले तर मला त्या सब सर्किटची टेस्ट घेण्याचा कोणताही मार्ग राहणार नाही परंतु कमी पॉवरच्या विचारातून क्लॉक गेटिंग हे सामर्थ्य कमी करण्याकरिता एक सोपी टेक्निक मानले जाते तर ती पुन्हा ट्रेड ऑफ ची बाब आहे मग आपल्याला खरोखर काय पाहिजे आहे तर मी जे सांगत आहे ते म्हणजे आम्ही ऍक्टिव्ह नसलेल्या फंक्शनल मॉड्यूल्स वरून क्लॉक सिग्नल बंद करतो यात काही अतिरिक्त हार्डवेअर समाविष्ट असू शकतात आणि या अतिरिक्त हार्डवेअरमुळे काही अतिरिक्त डिलेय होऊ शकतो किंवा क्लॉक सिग्नलमध्ये स्क्यू होऊ शकतो हे देखील आपण लक्षात ठेवले पाहिजे समजा माझ्याकडे असे एक साधे दृश्य दिसत आहे जिथे तेथे सर्किट ब्लॉक आहे तर माझ्याकडे एक रजिस्टर आहे तेथून इनपुट लोड केले जाते ते फंक्शनल युनिटला दिले जाते आणि हे क्लॉकमध्ये लोड केले जाते म्हणून हे क्लॉक थेट रजिस्टर फीड करण्याऐवजी मी आणखी दुसरा सिग्नल वापरतो तो म्हणजे डिसेबल टू सिलेक्टिव्हली एनबीले ओर डिसॅबल क्लॉक म्हणून जेव्हा मला माहित आहे की फंक्शनल युनिटची आवश्यकता नाही तेव्हा मी डिसेंबल सिग्नल 1 वर सेट करेल जेणेकरून या ओआर गेटचे आउटपुट हे कॉन्स्टन्ट असेल रजिस्टरची व्हॅल्यू बदलणार नाही आणि म्हणूनच फंक्शनल युनिटमध्ये कोणतेही सिग्नल ट्रान्सिशन होणार नाही तर गेट निवडकपणे क्लॉक दंड अक्षम करू शकतो परंतु नक्कीच क्लॉक अक्षम करण्यासाठी आपणास काही ऍडिशनल लॉजिक ची आवश्यक असतील कारण या परिस्थितीनुसार आपल्याला हे निश्चित करावे आणि समजून घ्यावे लागेल की हे कार्यशील युनिट कधी आवश्यक असते आणि ते कधी आवश्यक नसते म्हणून आपल्याला सिग्नल जनरेट करण्यासाठी काही ऍडिशनल लॉजिक आणि काही अतिरिक्त कंट्रोल युनिटची आवश्यकता आहे तर हे अतिरिक्त सर्किट अतिरिक्त उर्जा देखील वापरु शकते आणि जसे आपण हे क्लॉक नेटवर्क सांगितले तेव्हा आम्ही यास अधिक डिटेल्स मध्ये पाहिले आहे आम्ही डिलेय संतुलित करण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून आमच्याकडे कमीतकमी 0 स्क्यू क्लॉक नेटवर्क असेल लेवल आपण हे सुनिश्चित करू शकता की क्लॉक सिग्नल एकाच वेळी सर्व एन टर्मिनल्सवर पोचले आहेत परंतु येथे काय होते आम्ही एक अतिरिक्त ओआर गेट घातला आहे तर ह्या क्लॉक सिग्नल ला अतिरिक्त गेट डिलेय ने उशीर होत आहे म्हणून अतिरिक्त स्क्यू येईल तर डिझाइनची कॅरेकटनेस पडताळण्यासाठी स्क्यू ऍनालीसिस करणे आवश्यक आहे पण एक गोष्ट अर्थातच तुम्ही करू शकता तुम्ही क्लॉक नेटवर्क पाहिले तुम्हाला आठवते की तुमच्याकडे बर्याच बफर आहेत आता आपण या ओआर गेटद्वारे बदलू शकता नंतर किमान डिलेय संतुलित होईल तो बफर आता त्याऐवजी थोडा कमी डिलेय घेत होता आता हा ओआर गेट चित्रात येत आहे ह्या ओआर गेट ला उशीर होईल उशीर तसाच सारखा राहील आपण क्लॉक नेटवर्कमध्ये काही बदल करत आहोत तो ओआर गेट सुधारित करु त्या बफरमध्ये सुधारणा करु त्यास ओआर गेटने बदलून टाकू आपण वापरू शकता ही एक पॉसिबल रणनीती आहे जेणेकरून स्क्यू प्रॉब्लेम उद्भवणार नाही तर हा दुसरा सामान्यअप्रोच म्हणजे सप्लाय व्होल्टेज कपात हे अधिक प्रभावी आहे कारण आपणास दिसते की डायनॅमिक पॉवर या सप्लाय व्होल्टेजच्या या स्क्युअर शी समान आहे आता असे अनेक अप्रोच आहेत ज्याना एक्सप्लोअर केले गेले आहे स्टॅटिक अप्रोच तसेच डायनॅमिक अप्रोच स्टॅटिक अप्रोच म्हणतो ठीक आहे आपण आपल्या सर्किटचे ऍनालीसिस करा म्हणून मी पूर्वी सांगितले आहे की आपण सप्लाय व्होल्टेज कमी करू शकता ज्यामुळे आपल्या सर्किटची पॉवर कमी होईल परंतु आपला सर्किटही स्लो होईल तर आपण आपल्या सर्किटचे ऍनालीसिस करू शकता आणि डिलेयच्या बाबतीत सर्किटचे कोणते भाग तितकेसे क्रिटिकल नाहीत हे शोधू शकता एकूणच कामगिरीवर परिणाम न करता आपण त्यांना थोडासा स्लो करू शकता म्हणूनच जर आपण ते सब सर्किट्स ओळखू शकलात तर त्या ब्लॉक्स किंवा सब सर्किट्सचा वीजसप्लाय कमी करा ही मूलभूत कल्पना आहे आणि आपण हे डिझाइन लेवलवरच स्टॅटिकपणे करता हा तथाकथित स्टॅटिक अप्रोच आहे स्टॅटिक अप्रोच सांगते की सप्लाय व्होल्टेजेसचे वितरण विविध कार्यात्मक ब्लॉक्समध्ये आधीपासून प्राथमिक ठिकाणी निश्चित केले गेले आहे डायनॅमिक अप्रोच असे आहे की आपण म्हणू शकता आपल्याकडे प्रोसेसरमध्ये सूचना आहे कदाचित ऑपरेटिंग सिस्टम त्या कार्यान्वित करण्यास अधिकृत असेल ऑपरेटिंग सिस्टम असे म्हणू शकते की प्रोसेसरचा सध्याचा पॉवर मोड काय असेल पॉवर अप पॉवर डाऊन हाय स्पीड स्लो स्पीड आपण काही अर्थाने पॉवर मोड डायनॅमिकली डिफाइन करू शकता तर येथे आवश्यकतेनुसार पॉवर व्होल्टेज बदलले जाऊ शकतात तर आपण यापैकी काही अप्रोच चित्रात पाहू स्टॅटिक व्होल्टेज कमी करणे मी येथे एक सोप्या उदाहरणासह वर्णन करीत आहे समजा सर्किटमध्ये माझ्याकडे 3 फंक्शनल मॉड्यूल आहेत हे या 3 रेक्टनंगुलर ब्लॉक्सद्वारे दर्शविलेले आहेत आपण हे गृहित धरू की मी हा सेंट्रल ब्लॉक वेगवान असणे आवश्यक आहे परंतु हे दोन ब्लॉक्स हळू चालत असल्यास मला हरकत नाही तर मग मी काय करावे मी सप्लाय व्होल्टेज रेलची एक जोडी वापरतो एक कमी सप्लाय व्होल्टेजसाठी आहे दुसरी म्हणजे हाय सप्लाय व्होल्टेजसाठी तर जो ब्लॉक वेगवान चालवायचा आहे त्यांना हाय सप्लाय व्होल्टेज दिले जाते आणि जे ब्लॉक्स हळू चालतात त्यांना कमी सप्लाय व्होल्टेजने दिले जाते आणि हे स्टॅटिक मार्गाने केले जाते म्हणजेच ते नेहमी फिक्स असते हे डिस्ट्रिब्युशन नेहमीच फिक्स केलेले असते परंतु आपण हे ऍडिशनल पॉवर नेटवर्क पाहू शकता एकेरी वीजसप्लाय व्होल्टेजऐवजी आता आमच्याकडे दोन विद्युत सप्लाय व्होल्टेजेस आहेत त्यामुळे ऍडिशनल पॉवर डिलिव्हरी नेटवर्कआवश्यक आहेत पॉवर राउटिंग होते ते जास्त कॉम्प्लेक्स आहे आणि आम्ही हे नंतर थोड्या वेळाने पाहु काही समस्या आहेत का जेव्हा जेव्हा आपण या ब्लॉकमधून सर्किटचे आउटपुट चालवित असाल तेव्हा या ब्लॉकमधील सर्किटच्या इनपुटकडे आपण या दोन सर्किट दोन वेगळ्या व्होल्टेजवर कार्यरत असल्याचे पहाल तर कधीकधी काही व्होल्टेज लेवलवरील ट्रान्सलेशन योग्य करणे आवश्यक असू शकते तर आपल्याला या इंटरफेससाठी काही खास काळजीची आवश्यकता आहे आता डायनॅमिक अप्रोच पाहू तर आम्ही काय म्हणत आहोत आम्ही असे म्हणत आहोत की आम्ही ऑपरेटिंग व्होल्टेज आणि फ्रिकवेंसी ऍडजस्ट करीत आहोत केवळ व्होल्टेजच नाही तर फ्रिकवेंसी देखील आम्ही कार्यक्षमतेच्या आवश्यकतेशी जुळण्यासाठी डायनॅमिकली ऍडजस्ट करू शकतो खासकरुन सांगा की आपण आर्किटेक्चर आणि आधुनिक दिवसाच्या प्रोसेसरच्या इंस्ट्रक्शनचे सेट पाहिले तर आपणास आढळेल की प्रोसेसरमध्ये अनेक पॉवर मोड आहेत आधी पहा प्रोसेसरला पॉवरबद्दल चिंता नव्हती परंतु आता बहुतेक प्रोसेसर जे बाजारात आले आहेत म्हणा लॅपटॉपमध्ये म्हणजेच तुम्ही पाहिले असेल लॅपटॉपमध्येही अनेक पॉवर मोड आहेत आपण त्यापैकी एक सेट करू शकता हे शक्य आहे कारण प्रोसेसर या प्रकारच्या कॉन्फिगरेशनला सपोर्ट करते आपण प्रोसेसरला सांगू शकता की मला हाय परफॉर्मन्स मोड पाहिजे आहे किंवा मला लो परफॉर्मन्स पाहिजे आहे परंतु हाय बॅटरी मोड आहे म्हणजे मला बॅटरीमधून कमी पॉवर वापरावी लागेल मला असे बर्याच वेळा पर्यंत करत राहावे लागेल तर दोन मोड असू शकतात तेथे अनेक मध्यम लेवल देखील असू शकतात एका टोकामध्ये सांगा की ते हाय परफॉर्मन्स मोड असू शकता जिथे मी म्हणतो हाय म्हणजे वीज सप्लाय व्होल्टेज आणि अर्थातच ऑपरेशनची हाय फ्रिकवेंसी आपल्याकडे पॉवर सेव्हिंग मोड असू शकतो कमी सप्लाय व्होल्टेज अर्थातच ऑपरेशनची कमी फ्रिकवेंसी दरम्यानचे अनेक स्तर देखील असू शकतात तर हा डायनॅमिक अप्रोच फ्लेक्सिबीलिटी प्रदान करतो कारण वापरकर्त्यावर आणि कोणत्या प्रकारचे प्रोग्राम तुम्ही चालवित आहात यावर अवलंबून अशी आपण पॉवर लेव्हल किंवा परफॉरमेंस लेव्हल बरोबर करू शकता परंतु लक्षात घेण्याजोगा मुद्दा असा आहे की जेव्हा आपण पुन्हा कॉन्फिगर करीत असाल तर एका मोडमधून दुसर्या मोडवर स्विच करताना त्यास अनेक मिलिसेकंद लागू शकतात तर ही ट्रान्सिशन आपण बर्याचदा अंमलात आणू नये हे आपण लक्षात ठेवले पाहिजे हे निश्चितपणे अंमलात आणण्यासाठी आपल्याला काही ऍडिशनल लॉजिकची आवश्यक आहे आता येथे आपण हे सांगत आहोत की हा मल्टिपल व्होल्टेज प्रत्यक्षात एका चिपवर इम्प्लांट केला जाऊ शकतो आपण काही व्होल्टेज इसलँड्स घेऊ शकता का पहा जसे की आपण एका स्टॅंडर्ड सेल प्रकाराकडे पाहू या जिथे हे सेल रो मध्ये तयार केलेले असतात हे ऑरेन्ज आणि ब्लू ह्या दोन भिन्न व्होल्टेज लेवल दर्शवू शकतात ऑरेंज व्हीडीडी हाय सूचित करेल आणि निळा व्हीडीडी लो दर्शवू शकेल तर जे सेल हाय परफॉर्मन्स मानतात त्या या ऑरेंज रो मध्ये ठेवल्या जातील आणि लो परफॉर्मन्स ब्लु रो वर ठेवली जाईल असो एएसआयसीमध्ये किंवा संपूर्ण कस्टम डिझाइनमध्ये देखील आपल्याकडे समान प्रकारची फिलॉसॉफी असू शकते किंवा आपण अनियंत्रित ब्लॉक्स ठेवू शकता त्यातील काही ब्लू ब्लॉक्स त्यातील काही ऑरेंज ब्लॉक्स आपण त्यांना आपल्या चिपमध्ये जेथे पाहिजे तेथे ठेवू शकता आता जर आपल्याला हे जेनरलाइज करायचे असेल तर आपण भिन्न व्होल्टेजला परवानगी देऊ शकता त्यांना इसलँड म्हणतात भिन्न व्होल्टेज इसलँड म्हणतात आपल्याकडे सारख्याच रो मध्ये भिन्न इसलँड असू शकतात तर अगदी त्याच प्रमाणित सेल रो मध्ये आपण काही लो परफॉर्मन्स करू शकता काहीजण सप्लाय व्होल्टेज बदलू शकतात परंतु निश्चितच जर आपण हे केले तर व्होल्टेजेस चे मार्ग बदलण्याची समस्या अधिक कठीण होईल जर आपण त्यांचे मिश्रण एकत्रित केले तर म्हणून मी पूर्वी म्हटल्याप्रमाणे आपल्याला लेवलच्या कनव्हर्टरची आवश्यकता असू शकते म्हणून जेव्हा जेव्हा आपण लो सप्लाय व्होल्टेजसह हाय सप्लाय व्होल्टेजसह सर्किट चालवित असाल किंवा उलट तर मी या सर्किटची डिटेल्स घेणार नाही तर मी फक्त असेच सूचित करतो की जेव्हा जेव्हा आपल्याकडे हाय सप्लाय व्होल्टेजवर कार्यरत सर्किट असते परंतु आपण त्यास लो सप्लाय व्होल्टेजमधून कार्यरत असलेल्या सर्किटमधून फीडिंग देत असता तरीही जेव्हा हे व्हीडीडीएल चालू असेल तरीही आपण याला हाय असे म्हणू या 1 म्हणून ते व्हीडीडीएचच्या बरोबरीचे नाही ते नंतर व्हीडीडीएचपेक्षा लो असेल तर कदाचित हे ट्रान्झिस्टर अद्याप वीक असेल आणि एक छोटा करेन्ट फ्लो चालू असेल तर लेव्हल ट्रान्सलेशन करण्यासाठी आपल्याकडे अनेक पॉसिबल सर्किट्स आहेत पहिल्या सर्किटप्रमाणे आपल्याकडे एक सर्किट आहे जिथे आपल्याला दोन सप्लाय व्होल्टेज आवश्यक आहेत एक गेट लो सप्लाय व्होल्टेजसह कार्यरत आहे परंतु या सर्किटमध्ये आमच्याकडे सिंगल सप्लाय व्होल्टेज आहे तर आपण या सर्कीटपैकी एक सर्किट व्होल्टेज रूपांतरण करण्यासाठी वापरु शकता या लिकेज च्या सद्यस्थितीशिवाय कारण आम्ही कोणतीही काळजी घेतली नाही तर ही लिकेज एक मोठी समस्या ठरेल आणि मी येथे एक सोल्यूशन देत आहे जिथे आपण लो आणि हाय व्हीडीडी ब्लॉक्स त्याच रो मध्ये मिसळू शकता जसे की आपण पॉवर ग्रिडसारखे काहीतरी डिफाइन करीत आहोत व्हर्टीकली आपण अनेक वायर चालवित आहोत अल्टरनेटिव्हली व्हीडीडी लो हाय लो हाय लो हाय असे सांगा आणि आपण हे ब्लॉक अशा प्रकारे ठेवता ते व्होल्टेज ग्रिडसह अलाइन केले जातात ज्याद्वारे आपण एकदा त्यांना ऑरेंजसारखी पॉवर देऊ इच्छित असाल तर त्यांच्याद्वारे ही व्हीडीडीएच रेल चालू असणे आवश्यक आहे ब्लू एकदा त्यांच्याकडे कमीतकमी एक व्हीडीडीएल असणे आवश्यक आहे ही रेल त्यांच्याकडून चालते आणि असेच उजवीकडे तर ही एक स्ट्रॅटेजि आहे जिथे आपण एम्बाईंग करत आहोत किंवा आपण इंटेग्रेटींग करीत आहोत आपण हे पॉवर लेव्हल सेल प्लेसमेंटसह एकाधिक व्होल्टेज लेवल म्हणू शकता आपण व्होल्टेज इसलँड च्या निर्मितीसह प्लेसमेंट एकत्रित करीत आहोत तर नेटलिस्टच्या लेवलवरच आपण हे डिफाईन करीत आहोत की यापैकी कोणते पेशी हाय सप्लाय व्होल्टेजसह वर्किंग करतील आणि कोणत्या पेशी लो सप्लाय व्होल्टेजसह वर्किंग करतील आणि त्यानुसार आपण योग्य निर्णय घ्यावा आणि नक्कीच ही अतिशय फ्लेक्सिबल गोष्ट आहे आपण संपूर्ण गोष्ट डायनॅमिक मार्गाने करू इच्छित आहोत आपण डायनॅमिक पणे करत असलेली फ्रिकवेंसी आणि व्होल्टेज स्केलिंग आणि त्याद्वारे आपण आपल्या आवश्यकतेनुसार प्रोसेसरची परफॉर्मन्स लेवल अड्जस्ट करू शकता आता आपण ज्या फॅक्टर चा विचार केला आहे ते असे आहे की जसे आपण पहात आहात आपल्यास टाईमिंग कॉन्संट्रेन्ट साठी सर्किटमध्ये वेळेची मर्यादा आहे जसे माझ्याकडे एक सर्किट आहे ज्याने डेल्टाच्या डिलेय नंतर आउटपुट तयार केले पाहिजे समजा आपल्या डिझाइनमध्ये आपण ते अशा प्रकारे डिझाइन केले आहे की आपण फास्ट क्लॉक वापरत आहात आउटपुट डेल्टापेक्षा बरेच पूर्वी तयार केले गेले आहे अर्थातच आपल्या कॅरेटनेस च्या पॉईंट मध्ये समस्या नाही परंतु पॉवर डिसिपॅशन होण्याच्या अप्रोच मधून अनावश्यकपणे आपण कमी पॉवर वापरत आहात कारण आपण त्या सर्किटला हाय फ्रिकवेंसी किंवा हाय व्हीडीडीसह चालवित आहात जे आवश्यक नाही आहे कारण आपण आउटपुटला थोडासा डिलेय करू शकला असता तरआयडिया अशी आहे की आपण फ्रिकवेंसीस एका लेवलवर स्लो बनवित आहात जे आपल्याकडे योग्य असेल त्या आवश्यक वेळेच्या बजेटमध्ये प्रोड्युस करण्यासाठी पुरेसे आहे येथे असे नमूद केले आहे जे वेळेच्या मर्यादा पूर्ण करणारे नेहमीच लो सप्लाय व्होल्टेजवर चालतात तर आपल्याकडे दोन अप्रोच असू शकतात एक म्हणजे आपण केवळ फ्रिकवेंसी अड्जस्ट करणे डायनॅमिक फ्रिक्वेंसी स्केलिंग आपण फ्रिकवेंसी अड्जस्ट केली आहे का ते पहा आपण केवळ पॉवरची बचत करीत आहात परंतु एनर्जी ची नाही कारण आपण पाहता की फ्रिकवेंसी आपण वाढवू किंवा कमी करू शकता जर आपण फ्रिकवेंसी वाढविली असेल तर आपण एक कॉम्पुटेशन जलद पूर्ण कराल जर आपण फ्रिकवेंसी कमी केली तर आपले कॉम्पुटेशन कमी केली जाईल परंतु सर्किटमध्ये होणार्या ट्रान्सिशनची संख्या समान राहील तर एकूण एनर्जी बदलणार नाही तात्कालिक पॉवर किंवा ऍव्हरेज पॉवर असू शकते कारण आपण हे बर्याच काळासाठी करत आहात ऍव्हरेज पॉवर कमी होईल परंतु बॅटरी पासून पॉवर किती प्रमाणात येईल ही एनर्जी आहे जी योग्य प्रकारे बदलणार नाही परंतु आपण दोन्ही डायनॅमिक व्होल्टेज स्केलिंग प्लस डायनॅमिक फ्रिक्वेंसी स्केलिंग करत असल्यास आणि जर तुम्ही व्होल्टेज स्केलिंग केले तर एनर्जी देखील शिफ्ट होईल फक्त पॉवर बरोबर नाही कारण फ्रिकवेंसी सह आपण बॅटरीमधून करंट ड्रायविंग करण्याची प्रक्रिया फक्त कमी करत आहात परंतु व्होल्टेज स्केलिंगद्वारे आपण कॅरेन्टची मॅग्नीटूड कमी करीत आहात म्हणजेच आपण एनर्जी ची बचत करत आहात तर मग आपण ते पाहू तर डायनॅमिक व्होल्टेज आणि फ्रिक्वेन्सी स्केलिंगशी जोडणारी सिस्टिम म्हणून मी एका टिपिकल सिस्टमबद्दल सांगत आहे यासाठी खालील गोष्टी आवश्यक असतील तर त्यास प्रोग्राम करण्यायोग्य क्लॉक जनरेटरची आवश्यकता असू शकते जी सामान्यत फेज लॉक लूप कंट्रोल सर्किटवर आधारित असते तर सिस्टमपैकी एकामध्ये क्लॉकची फ्रिकवेंसी वाइड रेंज मध्ये नियंत्रित केली जाऊ शकते असे म्हणा की 33 मेगाहर्ट्जच्या वाढीमध्ये 200 ते 700 मेगाहर्ट्ज तर आपल्यासाठी एक वाइड डिझाइनची जागा उपलब्ध असल्याचे आपण पाहता आपण बर्याच लेवलंवर क्लॉकची फ्रिकवेंसी सेट करू शकता त्याचप्रमाणे आपल्याकडे एक वीज सप्लाय नेटवर्क देखील आहे जे प्रोग्राम करण्यायोग्य देखील आहे जे किमान व्हीडीडी व्हॅल्यू सेट करू शकते त्या सिस्टीममध्ये सांगा की त्यामध्ये 32 लेवलमध्ये 1 1 ते 1 6 व्होल्ट आहे आपण त्या दरम्यान अनेक लेवलंवर व्होल्टेज सेट करू शकता तर पुन्हा येथे तुम्ही व्होल्टेज तसेच फ्रिकवेंसीतही बारीक नियंत्रण ठेवू शकता आणि तिसर्यांदा मी म्हटल्याप्रमाणे प्रोसेसरमध्ये काही सूचना असतील ज्याचा उपयोग हा व्होल्टेज किंवा क्लॉकची लेवल निश्चित करण्यासाठी केला जाऊ शकतो या काही हार्डवेअर सूचना आहेत हार्डवेअर लेवलवरील सूचना आणि संगणक सिस्टिम मध्ये ऑपरेटिंग सिस्टमला या गोष्टी स्टार्ट करण्यास किंवा प्रोग्रामिंग करण्याची जबाबदारी सोपविली जाऊ शकते जेणेकरून ते आवश्यक फ्रिकवेंसी आणि सप्लाय व्होल्टेज सेट करेल जसे की वर्क पूर्ण करण्याची डेडलाइन पूर्ण होते म्हणून जर एखाद्या सिस्टमवर जास्त लोड पडत असेल तर ओएस ने हे शोधून काढले आहे की ते वेगाने वेगाने वाढवू शकेल किंवा व्हीडीडी वाढवू शकेल आणि नंतर व्हीडीडी स्टॅटिक होईल तर ते क्लॉकची फ्रिकवेंसी देखील वाढवू शकते तर ऑपरेशन्स वेगवान केल्या जाऊ शकतात परंतु दुसरीकडे जर एखादी सिस्टिम हलक्या लोडवर चालत असेल तर नंतर आपण प्रथम क्लॉक कमी करू शकता नंतर जेव्हा पीएलएल नवीन फ्रिकवेंसी लॉक करेल आपण व्हीडीडी स्लोव करू शकता हे सहसा केलेल्या चेंजेस चा क्रम आहे बरोबर आता लिकेज कमी करण्याच्या टेक्निकविषयी बोलू अशा अनेक पद्धती आहेत ज्या शक्य आहेत म्हणून मी या गोष्टींच्या अधिक डिटेल्स मध्ये जात नाही मी तुम्हाला आयडिया देत आहे तर आपण ट्रान्झिस्टर स्टॅकिंग ड्युअल थ्रेशोल्ड पाटीशनिंग किंवा आपल्याकडे व्हेरिएबल थ्रेशोल्ड अशा टेक्निक वापरु शकता हे काय ते आपण पाहू या ट्रान्झिस्टर स्टॅकिंग म्हणजे आपण सीएमओएस सर्किटमध्ये पाहता या सिरीज मध्ये आपणास जोडले जाणारे असे अनेक ट्रान्झिस्टर आहेत ही आयडिया अगदी सोपी आहे तर जर आपल्याकडे एखादे सर्किट असेल जेथे आउटपुट नोड किंवा व्हीडीडी नोड पासून आपल्याकडे काही प्रमाणात ट्रान्झिस्टर ग्राउंड असतील तर लिकेज चा फ्लो अधिक असेल कारण यापैकी प्रत्येक ट्रान्झिस्टर जरी बंद केलेले असले तरीही त्यांच्यात काही प्रकारचे लिकेज रेसिस्टन्स होईल जे सामान्यत खूप हाय आहे परंतु पॅरेलेलं अशा ट्रान्झिस्टर असल्यास या लिकेज चे फ्लो पॅरेलेलं मार्ग शोधत असतील आणि लिकेज चा फ्लो वाढेल परंतु आपल्याकडे सिरीज मध्ये असे अनेक ट्रान्झिस्टर असतील ज्यास स्टॅकिंग म्हणतात या सर्व ट्रांजिस्टरच्या प्रतिकारांमुळे कमी लिकेज चालू होईल सोपी अशी ही बेसिक आयडिया आहे तर जर आपल्याकडे अशी एक सर्किट असेल जिथे या प्रकारात ट्रांझिस्टरसिरीज मध्ये स्टॅकिंग असेल तर एकूण लिकेज कमी होईल हे अगदी स्पष्ट आहे आणि हे देखील एक अतिशय लोकप्रिय टेक्निक आहे जे वापरले जाते तेव्हा आपण पहा सर्वाच ट्रान्झिस्टर फॅब्रिकेटेड असतात तर वेगवेगळ्या रिजन च्या डोपिंग लेवल मध्ये बदल करून आपण ट्रान्झिस्टरचे थ्रेशोल्ड व्होल्टेज बदलू शकता तर ट्रांजिस्टरच्या थ्रेशोल्ड व्होल्टेजचा थेट उपकरणांच्या स्पीड वर थेट परिणाम होतो या अप्रोच मागील ही बेसिक आयडिया आहे तर आम्ही म्हणत आहोत की आमच्या सर्किट नेटलिस्टमध्ये मोठ्या संख्येने ट्रान्झिस्टर असू शकतात यापैकी काही ट्रान्झिस्टर आम्ही कमी थ्रेशोल्ड चे वर्गीकरण करीत आहोत तर काही ट्रान्झिस्टरचे हाय थ्रेशोल्ड म्हणून वर्गीकरण करीत आहोत लो थ्रेशोल्ड व्होल्टेजेस वेगवान चालतात परंतु त्यामध्ये अधिक लिकेज असते येथे ट्रेड ऑफ आहे तर सामान्यत ज्या सर्किटच्या मला जास्त वेगाची आवश्यकता नसते त्या भागांसाठी मी ट्रान्झिस्टरला हाय थ्रेशोल्ड ट्रान्झिस्टर वर सेट करतो कारण माझे कमीतकमी लिकेज चालू होईल परंतु सर्किट किंवा त्या पार्टस साठी जे शक्य तितक्या लवकर काम करावे अशी माझी इच्छा आहे मी त्या ट्रान्झिस्टरसला लो थ्रेशोल्ड म्हणून डिफाईन केले अशा प्रकारे मी काही प्रकारचे ट्रान्झिस्टरचे 2 सेटमध्ये पार्टीशन करू शकतो क्रिटिकल पाथ आणि सर्किटच्या डिलेय आवश्यकतांचे ऍनालीसिस करून हाय स्पीड आणि लो स्पीड असे जेणेकरून माझे सर्किट इफिसिअनकॅन्ट मार्गाने वर्क करेल आणि लो पॉवर वापरेल बरोबर म्हणून मी म्हटल्याप्रमाणे आम्ही ट्रान्झिस्टरचे पार्टीशन दोन क्लस्टर्समध्ये डिफाईन केले आहे बेसिक ऑब्जेक्टिव्ह हे क्रिटिकल पाथ चा डिलेय कमी करणे आणि अर्थातच संपूर्ण पॉवर चा वापर कमी लेवलवर ठेवणे हे आहे आणि सर्वसाधारणपणे आपल्याकडे व्हेरिएबल थ्रेशोल्ड ट्रान्झिस्टर असू शकतात येथे आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे जिथे फक्त दोन थ्रेशोल्डच नव्हे तर आपण थ्रेशोल्डला अंतिम लेवलवर बरेच लेवलंमध्ये अड्जस्ट करू शकता तर हे करणे फार अवघड नाही जर आपण ट्रान्झिस्टरचे सब्सट्रेट बायस व्होल्टेज बदलू शकता जर आपल्याकडे ते व्होल्टेज बदलण्याचे मेकॅनिसम असेल तर थ्रेशोल्ड व्होल्टेज देखील बदलेल ही या अप्रोच मागील बेसिक आयडिया आहे म्हणूनच या पॉईंट ने आधीच सांगितले आहे की जर आपण व्हीटीएच कमी केले तर आपले ट्रान्झिस्टर फास्टर बनतात परंतु तुमची लिकेज सध्या बर्याच वेगाने वाढते व्हीटीएच कमी करते ट्रान्झिस्टर जलद होते या दोन गोष्टी ज्या मी आधीच नमूद केल्या आहेत तरहा अप्रोच याप्रमाणे कार्य करते तर आपल्याकडे हे ट्रान्झिस्टर आहेत हा सब्सट्रेट आपण दोन व्होल्टेज सोर्स सोबत कनेक्ट करता व्ही सबस्ट्रेट बायस आपण त्यांना सबस्ट्रेट बायस व्होल्टेज म्हणतो एक पी ट्रान्झिस्टरसाठी एक एन ट्रान्झिस्टरसाठी तर बॉडी बायस व्होल्टेज बदलून आपण थ्रेशोल्ड व्होल्टेजमध्ये बदल केला आहे आता हा ग्राफ प्रत्यक्षात आपल्याला दर्शवितो की सब्सट्रेट बायस व्होल्टेज बदलून आपण थ्रेशोल्ड व्होल्टेज 0 4 व्होल्टपासून वाढवून सुमारे 0 9 व्होल्ट पर्यंत बदलू शकता बरोबर तर रन टाइम दरम्यान आपल्याला पुन्हा या व्होल्टेज बदलण्यासाठी काही सूचना असू शकतात जेणेकरून आपण ट्रांजिस्टरच्या थ्रेशोल्डला अनियमित अड्जस्ट करू शकता जेणेकरून फास्टर किंवा स्लोव चालवा तर हे पुन्हा डिझाइनला नवीन डायमेन्शन देईल आपण ज्या प्रकारे आपली ट्रान्झिस्टर लेव्हल नेटलिस्ट डिझाइन करीत आहात त्या पद्धतीने आपण त्यांचे प्रोग्रामिंग कसे कराल त्यांचे पार्टीशन करा थ्रेशोल्ड अड्जस्ट करा तर तेथे चाललेंजेसचा एक नवीन सेट आहे जो येतो येथे आपल्याकडे ही फ्लेक्सिबिलिटी योग्य असल्यास परंतु येथे एकमेव प्रॉब्लेम असा आहे की जर तुम्हाला या प्रकारची सुविधा हवी असेल तर आपले फॅब्रिकेशन बनवणे थोडे अधिक कठीण होईल कारण पारंपारिक सीएमओएस फॅब्रिकेशनला दुहेरी विल्हेवाट तयार करण्याची प्रक्रिया आवश्यक आहे आता आपल्याला ट्रिपल वेल फॅब्रिकेशन प्रक्रिया आवश्यक आहे जे फॅब्रिकेशनची किंमत वाढवते ठीक आहे आणि शेवटी आम्ही अशा पद्धतीविषयी चर्चा केली ज्याला पॉवर गेटिंग युसिंग स्लीप ट्रान्झिस्टर म्हणतात तर ही आयडिया अगदी सोपी आहे आपण सामान्यपणे पाहता आमच्याकडे हा व्हीडीडी आणि व्हीएसएस आहे हे दोन पॉवर सप्लाय व्होल्टेज जे गेट्स ड्रायविंग करत आहेत आता आपल्याकडे लोव्हर लेवलवरील व्हीडीव्ही आणि व्हीएसएसव्हीवर ऑक्सिलरी व्होल्टेज आहे तर आपण असे म्हणत आहोत की कधीकधी आपण या एसएलला 1 सेट करून या ट्रान्झिस्टरस ला ऍक्टिव्ह करून स्लीप मोडमध्ये ही सर्किट सेट करू शकतो तर जर आपण या ट्रान्झिस्टर एसएलला १ केले तर ते ट्रान्झिस्टर बंद केले जातील तर आता ही सर्किट या कमी व्होल्टेजद्वारे चालविली जाईल हे पॉवर डाउन मोडसारखे आहे म्हणून जर आम्ही सर्किट्स स्लीप मोडमध्ये ठेवू शकतो जेथे आपण आत्ता कोणतेही कॉम्पुटेशन करत नाही तर विजेचा वापर लक्षणीय प्रमाणात कमी केला जाऊ शकतो आता पहा काही सर्किट्स स्टोरेज फॅक्टर फ्लिप फ्लॉप देखील असू शकतात तर आपण खरोखर व्हीडीडी बंद करू शकत नाही म्हणून आपण व्हीडीडी बंद केल्यास मेमरी एलिमेंट मध्ये स्टोअर केलेला आपला डेटा गमावू शकतो तर पॉवर डाऊन मोड असणे चांगले आहे जेथे आपण व्होल्टेजची लेवल कमी कराल डेटा स्टोअर कायम ठेवू द्या परंतु जेव्हा आपल्याला पुन्हा आवश्यक असेल तेव्हा आपल्याला व्होल्टेजला जॅक द्यावी लागेल आणि त्यास योग्य वापरण्यास स्टार्ट करा हे म्हणजे बेसिक स्लीप ट्रान्झिस्टर वापरुन पॉवर गेटिंग आहे आणि चिप लेवलवर आपण हे सहजपणे अंमलात आणू शकता स्टॅंडर्ड सेलमध्ये एम्बेड केलेले आपल्याकडे काही पॉवर स्विच असू शकते हे स्टॅंडर्ड पेशींच्या रो आहेत आपल्याकडे या प्रकारचे स्विचेस एम्बेड केलेले असू शकतात तर हे स्विच वापरुन आपण हे स्लीप ट्रान्झिस्टर चालू आणि बंद अड्जस्ट करू शकता तर हे टेक्निक जर योग्य मार्गाने वापरले तर हे सिद्ध केले गेले आहे की आपण 1000 वेळेपेक्षा जास्त पॉवर कमी करू शकता तर त्या दृष्टीने हे खूप चांगले डिझाइन आहे पॉवर नियंत्रित करण्यासाठी चांगले डिझाइन फिलॉसॉपी परंतु निश्चितच यासाठी बरेच ऍनालीसिस आवश्यक आहे सर्किट लेवलचे ऍनालीसिस आणि हे स्लीप मोडमध्ये आपल्याला फक्त इम्पलिमेन्ट करणे किंवा इनकॉर्पोरेट करणे आवश्यक आहे ते कोणते ब्लॉक आहेत हे शोधण्यासाठी आणि कॅल्युलेशन करण्यासाठी आहेत तर आपण या लेक्चरच्या शेवटी पोहोचलो आहोत म्हणून आम्ही आमच्या पुढील व्याख्यानात पॉवर कमी करण्यासाठी काही इतर टेक्निक सह सुरू ठेवू